हे आपल्याला पुढच्या उपखंडात घेऊन जाईल इंटिग्रेशनची प्रगत कल्पना जाणून घेण्यासाठी आपल्याला फंक्शनचे इंटरपॉलेट कसे करावे यासाठी एक छोटासा मार्ग घ्यावा लागेल बरोबर पुन्हा ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्यातील बरेच लोक परिचित आहेत आपण हे बनवू पुन्हा आम्ही फंक्शनविषयी बोलत आहोत ज्या आपल्याला इंटिग्रेट करायच्या आहेत परंतु हे विश्लेषणात्मकपणे केले जाऊ शकत नाही जे आमचे अंदाजे आहे येथे एक अतिशय शक्तिशाली प्रमेय आहे ज्याला येथे निळ्या फॉन्टमध्ये वेयर्सट्रास अंदाजे प्रमेय म्हणतात आणि हे मुळात असे म्हणतो की जर माझ्याकडे कंटिन्यूअस रिअल व्हॅल्यूड फंक्शन f असेल तर मला इंटिग्रेट करायचे आहे तर हे चांगले केले पाहिजे की फंक्शनमध्ये कोणतीही मजेदार उडी मारत नाहीत आणि आपण मला थोडा वेळ दिला आहे मग जर तुम्ही मला तुमचा टॉलरन्स सांगत असाल तर समजूया एप्सिलॉन काही छोटी संख्या तर तेथे नेहमीच पॉलिनॉमियल फंक्शन p जसे कि ते अंदाजे f असेल जे या इंटिग्रल भागातील सर्व एक्सच्या टॉलरन्सपेक्षा कमी असेल तर हे नाव वेयर्सट्रास वर ठेवले गेले आहे तर तुम्ही या प्रमेयची शक्ती पाहू शकता ते मला सांगत आहे की मला काही फंक्शन द्या हे तुम्हाला माहित आहे की हे हँकेल फंक्शन असू शकते बेसल फंक्शन कोणतेही गुंतागुंतीचे फंक्शन असू शकते हे आपल्याला सांगत आहे की मला एक पॉलिनॉमियल फंक्शन सापडेल जे याच्या अगदी जवळ आले आहे हे माझ्यावर अवलंबून आहे आपण एपिसलन निर्दिष्ट केल्यास मला आपणास जवळजवळ एक पी सापडेल जो येथे जवळजवळ फंक्शन आहे तर हे पुन्हा आश्चर्यचकित करणारे नाही जे आपण पाहिले आहे हे आम्हाला माहित आहे उदाहरणार्थ मी येथे दोन पॉईंट्स घेऊन दोन पॉईंट्स घेतले तर मी काय करू शकतो ते योग्यरित्या ठेवू शकेन दोन पॉईंट्ससह मी कोणत्या प्रकारचे पॉलिनॉमियल बसू शकतो विद्यार्थीः रेखीय रेखीय बरोबर तर ही एक ओळ आहे तीन पॉईंट्स मी एक पॅराबोला इत्यादी करू शकतो तर चार पॉईंट्स आणि आपल्याला माहिती आहे मूलतः जेव्हा मी एन ऑर्डरकडे जातो तेव्हा मी असे म्हणतो की मला एन पॉईंट्सवर पॉलिनॉमियल इंटरपोलेट करायचे आहे पॉलिनॉमियलची डिग्री किती असेल एन वजा 1 बरोबर एन बरोबर 2 करिता पॉलिनॉमियलचा ऑर्डर काय आहे म्हणून आपण नेहमी 1 डिग्री कमी असाल बरोबर आहे तर मी ऑर्डर एन 1 मध्ये पॉलि बसवू शकतो तर असे करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे ज्याबद्दल आपण बोलणार आहोत परंतु याचा अर्थ असा होतो की मी तुम्हाला तीन पॉईंट्स दिले आणि मी तुम्हाला पॅराबोला बसविण्यास सांगितले मग आपण काय कराल मी तुम्हाला तीन पॉईंट्स दिले आहेत ठीक आहे म्हणून मी तुम्हाला हे तीन पॉईंट्स दिले आहेत आणि मी सांगतो की या पॉईंट्सवरील फंक्शन व्हॅल्यूजद्वारे या पॉईंट व फंक्शन्सच्या माध्यमातून एक पॅराबोला बसवा मग आपण काय कराल विद्यार्थी सर आमच्याकडे तीन पॉईंट्स आहेत होय आपल्याकडे तीन पॉईंट्स आहेत तर आपल्याकडे फंक्शन आहेत परंतु हे पॉईंट्स कुठेही असू शकतात म्हणजेच त्यांना समान अंतराची आवश्यकता नाही ते येथे एक पॉईंट असू शकतात एक पॉईंट येथे आणि एक पॉईंट येथे पॅराबोलाचे समीकरण समजा तर मी असे म्हणू शकतो तर p बरोबर आहे असे म्हणा आता मला माहित आहे की फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला दिली गेली आहेत तर तुम्हाला मिळेल याप्रमाणे मला तीन व्हेरिएबल्स मध्ये तीन समीकरणे मिळतील आणि यावर उपाय मला देईल बरोबर आहे तर त्याचप्रकारे मी एन पॉईंट्सच्या संचासाठी देखील सामान्यपणे ही प्रक्रिया पुनरुत्पादित करू शकतो या एन व्हॅल्यूज मिळवण्यासाठी मी n समीकरणांची एक सिस्टम सोडवित आहे आता असे दिसून येते की आपण हे करू शकता जसे की तेथे कोणतीही अडचण नाही हे दिसून येते की पॉलिनॉमियल बनविण्याचा आणखी एक हुशार मार्ग आहे आणि तो लाग्रंज नावाच्या प्रसिद्ध वैज्ञानिकांच्या नावावर आहे तर हे लाग्रंज पॉलिनॉमियल मी येथे लिहितो तर आपल्याकडे आहे तर मी फक्त फॉर्म लिहून घेईन आणि मग त्याबद्दल चौकशी करू तर या मोठ्या पाईचा अर्थ प्रोडक्ट आहे ठीक आहे तर आपण अधिक माहिती घेण्यापूर्वी हे पहा मी येथे काही फंक्शन्स तयार केले आहेत तर ते प्रोडक्ट आहे प्रोडक्टमध्ये किती टर्म्स आहेत एन 1 टर्म्स प्रोडक्टमध्ये आहेत कारण आहे तर तेथे एन 1 टर्म्सचे प्रोडक्ट आहे तर हे कोणत्या डिग्रीचे पॉलिनॉमियल आहे विद्यार्थीः N 1 एन 1 मध्ये एन 1 टर्म्स आहेत प्रत्येक टर्म्समध्ये एक्स वजा काहीतरी आहे तर सर्व अंशांवर एन 1 होणार आहे आता हे फंक्शन खूपच रंजक दिसत आहे समजा मी तुम्हाला या फंक्शन चे मूल्य काय आहे ते विचारतो त्याचे मूल्य काय आहे प्रत्येक टर्म रद्द होईल आणि त्याचे मूल्य 1 आहे ठीक आहे हे मूल्य काय आहे 0 बरोबर तर जर मी हे येथे फंक्शन वापरुन हे तथाकथित लॅरेंज पॉलिनॉमियल वापरुन लिहित आहे तर मी f असे लिहू शकतो म्हणून मी हे लिहू शकतो तर सर्वप्रथम हे एक एक्सप्रेशन आहे जे मी येथे उजवीकडे लिहिलेले आहे हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे आपण त्याकडे एक एक करून पाहूया हे काय आहे हे कॉन्स्टन्ट आहे की x चे फंक्शन म्हणून हे व्हेरिएबल आहे की हा युक्तिवाद काय आहे तेथे एक निश्चित बिंदू आहे जेथे एन बिंदू आहेत आणि हा आहे आयथ पॉईंट तर येथे ही टर्म कॉन्स्टन्ट आहे पुढील टर्म येथे आहे हे काय आहे ही एक पॉलिनॉमियल ऑर्डर एन 1 आहे तर ही पॉलि ऑर्डर एन 1 आहे ओके ऑर्डर एन 1 च्या कितीही पॉलिनॉमियलची बेरीज किती आहे एन 1 अगदी बरोबर ते कमी देखील असू शकते परंतु उत्कृष्ट एन 1 असेल ठीक आहे तर मी काय केले ते म्हणजे एन 1 ऑर्डर असलेले फंक्शन मी तुम्हाला दिले आहे तर त्यास एन 1 ऑर्डर आहे आणि ते दिलेल्या नोड्सवरील फंक्शनच्या मूल्याशी सहमत आहेत म्हणून मी तुम्हाला एन नोड्स दिले आहेत तर एन नोड्स हे आहेत तर आम्ही ही प्रॉपर्टी येथे वापरु तर या समवेत एन टर्म्स आहेत या सारांशातील एन टर्म्सपैकी कोणती टर्म टिकेल केवळ एक टर्म टिकेल कारण या लाग्रेंज पॉलिनॉमियल गोष्टी अशा आहेत की तेथे ते एक आहेत फक्त या i साठी या i बरोबरीचा आहे परंतु जर हे i आणि j वेगळे असतील तर ते 0 होते बरोबर आहे तर येथे या समवेत एकच टर्म टिकेल की जेव्हा मी सब्स्टिटूट करेल बरोबर आहे आणि त्या टर्मचे माझे मूल्य येथून 1 होईल आणि जे येथे राहणार आहे ते फक्त आहे ठीक आहे तर माझे मूळ फंक्शन हे लक्षात ठेवा की हे पॉलिनॉमियल फंक्शन नव्हते हे कोणतेही कंटिन्यूअस वास्तविक मूल्य फंक्शन होते आणि या व्यतिरिक्त मी हा येथे तयार केला आहे जो वर्तुळातील एक पॉलिनॉमियल फंक्शन आहे पॉलिनॉमियल फंक्शन आणि हे पॉलिनॉमियल फंक्शन हे एन पॉईंट्सवर या अनियंत्रित फंक्शनच्या मूल्यांशी सहमत आहे आणि हे एन 1 ऑर्डरचे पॉलिनॉमियल आहे तर इथली समीकरणांची व्यवस्था सोडवून तुम्ही जरासे अनाड़ी मार्गाने जे काही केले त्या तुम्ही येथे थोड्याशा व्यवस्थित पद्धतीने करू शकता तर याचा अर्थ असा आहे की आपण हे पुन्हा का वापरण्याचे कारण हे गणित बनवते कारण आपण पुढे अगदी साध्या गोष्टी पाहणार आहोत हे फंक्शन फारच सुंदर बनवण्यासारखे आहे हे पाहणे अगदी सुंदर आहे की आपण त्याकडे पाहत असलेल्या बिंदूशिवाय इतर सर्व बिंदूंवर 0 पर्यंत पोचते तर हे केल्याने आता आपण जरा पुढे जाऊया तर आम्हाला फंक्शन इंटिग्रेट करायचे होते बरोबर आहे तर हे असे फंक्शन आहे जे आम्ही विश्लेषणाने इंटिग्रेट करू शकत नाही तर चरण 1 म्हणजे आपण त्याचे जवळपास तयार केले आहे जर आपण मला एन पॉईंट्स दिले तर मी त्यास पॉलिनॉमियल अंदाजे N 1 ऑर्डर पॉलिनॉमियल बनवितो कारण जे मी करू शकतो ते हे बेस्ट आहे तर मला तीन पॉईंट्स द्या मी तुम्हाला एक पॅराबोला देऊ शकतो मी तुम्हाला क्यूबिक देऊ शकत नाही बरोबर कारण तेथे पुरेशी माहिती नाही बरोबर आहे पुढे आपण त्यास योग्य प्रकारे इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करू तर मग आपण प्रथम फंक्शन थेट इंटिग्रेट करण्याऐवजी फंक्शन पूर्ण करण्याचा विचार करण्याऐवजी आपण हे पॉलिनॉमियलमध्ये बदल का केले असे आपल्याला वाटते आमचे उद्दीष्ट हे असे होते अगदी बरोबर हे मला कसे इंटिग्रेट करावे हे माहित नाही कारण ते इंटिग्रेबल नाही आहे परंतु बहुतेक आणि पॉलिनॉमियल मी हे अंदाजे सांगत आहे जे मला माहित आहे की आम्ही हातांनी इंटिग्रेट करू शकतो तर चरण 1 एक चांगला अंदाजे शोधण्यासाठी होता तर आता आपण असे करूया की आपल्याकडे असलेली ही एक्सप्रेशन इंटिग्रेट करू तर हे माझे मूळ फंक्शन होते लक्षात घ्या की हे अंदाजे आहे हे एन 1 ऑर्डरचे अंदाजे फंक्शन आहे जे आपले आधीचे फंक्शन होते आणि आम्ही हे एन इथे ठेवू तर येथे f या टर्मवर मी यापूर्वी वापरलेल्या गोष्टींनी त्यास बदलणार आहे तर ते होणार आहे ठीक आहे मी यापूर्वी जे केले ते मी पुन्हा लिहिले आहे हे लक्षात ठेवा हे इंटिग्रेशनचे चिन्ह आहे जे इंटिग्रेशनचे व्हेरिएबल x आहे मग मी पुढे काय करावे असे आपणास वाटते मी हे एक्सप्रेशन सुलभ करू शकतो इंटिग्रल चिन्ह कोठेही हलवू शकतो हा काय आहे हा कॉन्स्टन्ट आहे तर मी हे इंटिग्रल चिन्ह येथे पुढे सरकवू शकतो तर मी हे असे लिहू शकतो बरोबर आहे ही गोष्ट येथे मी ही टर्म येथे लिहिलेली आहे हे f फंक्शनच्या निवडीवर अवलंबून आहे का नाही इथे कोणतेही f नाही तर ते पहा त्याचा पॉवर तर आता मी हे एक्सप्रेशन पुन्हा लिहू शकतो जेथे हे आहे काही दुसरे आहे या एक्सप्रेशनचे ठीक आहे तर मग आपण ज्याला चौरस नियम देखील म्हणून कॉल कराल हे चौरस नियम आहे कारण ते मला इंटिग्रल अभिप्राय देत आहे जे मला काय माहित असणे आवश्यक आहे विद्यार्थीः फंक्शन मूल्य काही भिन्न बिंदूंवर फंक्शन मूल्य तर हे नोड्स आणि वेट्स आहेत जे फंक्शनवर अवलंबून नसतात जे चतुर्भुज नियमाचा महत्त्वाचा भाग आहे की वजन निवडलेल्या फंक्शनपेक्षा स्वतंत्र आहेत तर आणखी एक फायदा म्हणजे आपण हे करू शकता ते म्हणजे आपण गणना करणे आणि ठेवणे हे एक टेबल म्हणून ठेवू शकता जेव्हा आपण प्रत्यक्षात असता तेव्हा इंटिग्रल करण्याची आवश्यकता नसते जेव्हा आपल्याला अविभाज्य दिले जाते तर असे नाही जेव्हा आपण वाईची गणना करणे सुरू कराल तेव्हा आपण पूर्वगणना करुन ठेवू शकता खरं तर बरीच लायब्ररी गणितीय लायब्ररी आहेत जी तुम्हाला w ची व्हॅल्यूज i म्हणजे वेगवेगळ्या अंतरावर सांगतील किंवा जे काही बरोबर आहे तर हे पूर्वगणन केले जाऊ शकते तर जेव्हा आपण आपले फंक्शन प्राप्त कराल की आपल्याला जे करायचे आहे ते इंटिग्रेट करायचे आहे आपल्याला फक्त हे माहित असणे आवश्यक आहे की त्या नोड्सच्या फंक्शन व्हॅल्यूजची गणना करणे म्हणजे प्री कंप्यूट केलेले वजन बरोबर गुणाकार करणे तर आपण हे चांगले प्री कंप्यूट केले पाहिजे तर यामुळे आम्हाला एक पद्धतशीर मार्ग मिळाला आहे जेथे एन 1 ऑर्डर करण्यासाठी एखाद्या फंक्शनचे अंदाजे इंटिग्रल केले आहे आणि त्यासाठी आपल्याला किती पॉईंट्सची आवश्यकता आहे एन पॉईंट्स तर हे आतापर्यंत इंटरपोलेशनपर्यंत गेले आहे आता तेथे आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जर तुम्हाला आधीच निकाल सांगितला तर आता तुम्हाला माहित आहे आम्ही हे आणखी चांगले बनवू इच्छितो तर त्याहूनही चांगले म्हणजे काय समजा मी तुम्हाला सांगतो की मला माझ्या फंक्शनचे मूल्यांकन करू इच्छित असलेल्या बिंदूंची संख्या एन निश्चित केलेली आहे आपल्याला त्यास पर्याय नाही आपण मला कसे तरी उत्तर देऊ शकता का जे कि उच्च ऑर्डर पॉलिनोमिलसाठी अचूक येईल नाही योग्य ऑर्डर एन 1 हे बेस्ट आहे जे मी करू शकतो